या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे या लेक्चरमध्ये आम्ही पीईआरटी आणि सीपीएम वापरुन प्रोजेक्ट शेड्यूलिंग बद्दल चर्चा करू शेवटच्या लेक्चरमध्ये आम्ही प्रोजेक्ट शेड्यूलिंगतील विविध विषयांवर नजर टाकली होती वर्क ब्रेक डाउन स्ट्रक्चर चा वापर करून प्रोजेक्ट ब्रेकिंग डाउन टास्कबद्दल आम्ही चर्चा केली होती आणि मग आम्ही टास्क नेटवर्क कडे पाहिले होते गेल्या शतकाच्या काळात या टेक्निकचा वापर प्रोजेक्ट शेड्यूलिंग टेक्निकचा वापर विविध प्रकारच्या प्रोजेक्टसाठी केला गेला आहे आणि म्हणूनच प्रोजेक्ट शेड्यूलिंगनुसार प्रस्तावित केलेल्या वेगवेगळ्या कल्पनांना आता पीईआरटी आणि सीपीएम या अतिशय मजबूत आणि उपयुक्त टेक्निकमध्ये मर्ज केले गेले आहे आणि या लेक्चरचा फोकस म्हणजे प्रोजेक्ट शेड्यूलिंगसाठी पीईआरटी सीपीएम कसे वापरावे याबद्दल चर्चा करणे चला या मुद्द्यावरून पुढे जाऊया

आपल्याला आठवत असल्यास गेल्या व्याख्यानात आम्ही टास्क नेटवर्क बद्दल चर्चा केली होती टास्क नेटवर्कमध्ये आम्ही प्रोजेक्टमधील भिन्न टास्क आणि पूर्वीच्या संबंधांचे प्रतिनिधित्व करतो म्हणजेच दुसरे टास्क सुरू होण्यापूर्वी कोणते टास्क पूर्ण केले पाहिजे परंतु गेल्या शतकात किंवा त्याहून अधिक काळ दोन मुख्य प्रकारचे टास्क नेटवर्क आहेत ज्याने लोकप्रियता मिळविली आहे एक म्हणजे अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम जसे नाव म्हणतात या नेटवर्कमध्ये नोड्स आणि एजेस आहेत या नेटवर्कमध्ये नोड्स आणि नोडला जोडणार्या लाईनला ऍक्टिव्हिटीच्या नावांसह लेबल दिले आहेत तर प्रत्येक नोड ऍक्टिव्हिटी दर्शविते म्हणूनच त्याला अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम म्हणून संबोधले जाते दुसरीकडेआपल्याकडे टास्क नेटवर्कचा आणखी एक प्रकार आहे जो अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राम आहे या नोड्समध्ये ते गतिविधीच्या एन्ड किंवा स्टार्ट दर्शवितात परंतु अॅक्टिव्हिटी स्वतः एरोवर किंवा डायग्राम मधील नोड्सला जोडणार्या एजेसवर दर्शविले जाते परंतु अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राममध्ये काही समस्या होती अॅक्टिव्हि ऑन नोड डायग्रामपेक्षा हे बरेच कॉम्प्लिकेटेड आहे अॅक्टिव्हिटी नोड डायग्राम खूप अंतर्ज्ञानी आहे तर येथे अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राममध्ये आपल्याकडे अॅक्टिव्हिटीच्या स्टार्ट आणि एन्डचे प्रतिनिधित्व करणारे नोड्स आहेत आणि ऍक्टिव्हिटी स्वतःच एजेस दर्शवितात आणि त्या संख्येनुसार काही कॉम्प्लेक्स उद्भवू शकतात आणि आम्हाला डमी ऍक्टिव्हिटी समाविष्ट करणे आवश्यक आहे एक प्रोजेक्ट मॉडेल करणे आवश्यक आहे आणि कदाचित त्या कारणास्तव वर्षानुवर्षे अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम खूप लोकप्रिय झाली आहे प्रोजेक्ट मॅनेजर्सनी अतिशय सोप्या पद्धतीने वापरली आहे आणि कॉम्प्यूटर टूल्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट उपलब्ध असलेली विविध सीएएसई टूल्स मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम वापरतात या लेक्चरमध्ये आम्ही अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम वर लक्ष केंद्रित करू परंतु बॅकग्राऊंड नॉलेज म्हणून आम्ही फक्त हे लक्षात ठेवू की टेस्ट टास्क नेटवर्कचे प्रकार आहेत जे अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राम आहेत अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम मध्ये आपल्याकडे सिंगल स्टार्ट नोडपेक्षा अधिक प्रोजेक्ट असू शकतात ज्यामध्ये काही अॅक्टिव्हिटी असू शकतात ज्यावर काही निर्भरता नसते म्हणजेच ते कधीही स्टार्ट करू शकतात आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अनेक नोड्स असू शकतात परंतु नंतर अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्रामवर विविध कॉम्पूटशनचा वापर करणे जरा कॉम्प्लेक्स बनते ज्यामध्ये मल्टिपल स्टार्ट नोड्स आणि मल्टिपल एंड नोड्स आहेत ज्यायोगे आम्ही विविध प्रोजेक्ट शेड्यूलिंग टेक्निक लागू करू शकू आणि म्हणूनचअशी शिफारस केली जाते की आम्ही डमी स्टार्ट नोड आणि डमी एंड नोड जो सिंगल नोड्स सिंगल स्टार्ट नोड आणि सिंगल एंड नोड वापरतो जेणेकरून टेक्निकचा वापर करणे खूप सहज व सोपे बनते आणि हा मुद्दा लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जेव्हा जेव्हा मल्टिपल स्टार्ट नोड्स असतात तेव्हा आपल्याकडे डमी नोड्स स्टार्ट नोड असतात जे सिंगल स्टार्ट नोड असतात तसेच शेवटच्या नोडसाठी असतात येथे अॅक्टिव्हिटी ऑन नोड असे म्हणतात की नोड अॅक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करतात नोड्स अॅक्टिव्हिटीसह लेबल केलेले आहेत आणि आमच्याकडे केवळ नोड्सवरील ऍक्टिव्हिटी नाहीत तर आम्ही अॅक्टिव्हिटीना लागणारा डुरेशन देखील एरो केला आहे आणि त्यात एरो असतील जे इतर अॅक्टिव्हिटीसह एका अॅक्टिव्हिटीचे प्राधान्य दर्शवतील येथे अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राम अॅक्टिव्हिटीच्या स्टार्ट आणि एन्डच्या इव्हेंट दर्शवितातपरंतु अॅक्टिव्हिटी स्वत एरोवर मार्क केली जातात आणि अॅक्टिव्हिटी डुरेशन देखील एरोवर मार्क केला जातो येथे आपण आधीच नमूद केल्याप्रमाणे येथे एक सिंगल स्टार्ट आणि सिंगल एंड नोड देखील सुलभ होते अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्रामप्रमाणे नोड अॅक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करतात अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राममध्ये एरो अॅक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करतात एरो अॅक्टिव्हिटीच्या नावांसह आणि डुरेशनसह लेबल केलेले आहेत आणि नोड स्टार्ट आणि एन्ड सूचित करतात फक्त अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्रामचे उदाहरण देण्यासाठी आपल्याकडे ही अॅक्टिव्हिटी A नोड 1 पासून स्टार्ट आहे नोड 3 वर एन्ड होणारी आहे ऍक्टिव्हिटी B या एजवर किंवा एरोवर मार्क आहे जो नोड 1 पासून स्टार्ट होईल आणि नोड 2 वर एन्ड होईल परंतु मी आधीच नमूद केले आहे की ऍक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राम खरोखर वापरणार नाही आमची सर्व उदाहरणे ऍक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम आहे आता ऍक्टिव्हिटी ऑन नोड टास्क नेटवर्क डायग्राम ड्रा करू त्या दिल्यास आमच्याकडे असलेल्या वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चरनुसार ऍक्टिव्हिटी काय आहेत हे आम्ही ओळखले आहे आणि नंतर आम्ही त्या ऍक्टिव्हिटी प्रेडिसर काय आहेत हे देखील ओळखतो ए चा कोणताही प्रेडिसर नाही बी मध्ये प्रेडिसर ए आहे सी मध्ये प्रेडिसर ए देखील आहे डी मध्ये प्रेडिसर म्हणून बी आहे म्हणून ई मध्ये देखील प्रेडिसर बी आहे प्रेडिसर म्हणून एफ मध्ये सी आहे प्रेडिसर म्हणून जी कडे डी आहे आणि एचकडे प्रेडिसर म्हणून ई आणि एफ असे दोन नोड आहेत तर हे कसे काढायचे अर्थात आपण लगेचच A काढू शकतो कारण A कडे प्रेडिसर नसतो तर आपण येथे A काढू शकतो ज्याचे प्रेडिसर नाही आणि नंतर आपल्याकडे B चा प्रेडिसर A आहे तर आपण बी काढू शकतो ज्याचे प्रेडिसर ए आहे आणि नंतर आपण सीकडे पाहू शकतो आणि सी देखील प्रेडिसर आहे तर मी येथे सी काढू सीकडे प्रेडिसर म्हणून ए देखील आहे आणि डीकडे प्रेडिसर म्हणून डी आहे आणि आपण येथे डी काढतो ज्यामध्ये प्रेडिसर म्हणून बी आहे आणि नंतर ईकडे प्रेडिसर म्हणून बी आहे तर आपण येथे ई काढू शकतो ईकडे प्रेडिसर म्हणून बी आहे आणि आपल्याकडे प्रेडिसर म्हणून सी आहे मी येथे एफ काढू फॅ मध्ये प्रेडिसर म्हणून सी असतो आणि जी प्रेडिसर म्हणून डी असतो तर मी येथे जी काढतो जी अगोदरच्या रूपात डी आहे आणि एचकडे प्रेडिसर म्हणून ई आणि फॅ दोन्ही आहेत तर प्रेडिसर म्हणून एच आणि ई दोन्ही आहेत आणि येथे दोन नोड्स असल्यामुळे येथे दोन एंड नोड्स असल्याने येथे शेवटचा नोड असू शकतो आणि हे टास्क नेटवर्क अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम असू शकते आणि जर मी हे छान रीड्रॉव केले तर आपल्याकडे याकडे A चे प्रेडिसर म्हणून A आहे C कडे A आहे तर प्रेडिसर H मध्ये E आणि F आणि Z हे एंड नोड आहे तर तेच डायग्राम त्यास येथे काढली आपण पहातच आहात की नेटवर्कवर ऍक्टिव्हिटी ऑन नोड कार्य करणे खरोखर फार कठीण नाही मला खात्री आहे की इतर कोणतीही उदाहरण दिले असल्यास आपण ऍक्टिव्हिटी ऑन नोड नेटवर्क डायग्राम काढू शकता परंतु अॅक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राममध्ये अधिक कॉम्प्लेक्स निर्माण होईल आणि आम्ही याबद्दल चर्चा करणार नाही कारण अत्यधिक ऍक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम वापरली जात आहेत

आता पीईआरटी आणि सीपीएम ही टेक्निक ही दोन टास्क नेटवर्क आधारित टेक्निक आहेत कारण आपण म्हणत आहात की ही गेल्या शतकात डेव्हलप झाली आहे पीईआरटी आणि सीपीएम ही दोन भिन्न टेक्निक आहेत पीईआरटी म्हणजे प्रोग्राम इव्हाल्युशन आणि रिव्हईव टेक्निक आणि सीपीएम म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड आहे हे दोन टास्क नेटवर्क बेस्ड टेक्निक आहेत पीईआरटी सुरुवातीस अॅक्टिव्हि ऑन एरो डायग्रामचा वापर करतो आणि कारण बर्याच वर्षांचा त्यांचा दीर्घ इतिहास आहे काहीवेळा अॅक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम देखील स्वीकारली गेली या इतिहासाकडे नजर टाकल्यास या दोन्ही गोष्टी गॅन्ट चार्ट च्या आधारे डेव्हलप केल्या गेल्या गॅन्ट चार्ट हा एक जुना डायग्राम होता आणि गॅन्ट चार्ट प्रोजेक्ट मॉनिटरिंग कंट्रोल रिसोर्स वाटप वगैरेसाठी वापरला जातो आणि नंतर या कोर्समध्ये गॅन्ट चार्ट बद्दल चर्चा होईल परंतु प्रोजेक्ट शेडूलिंग पीईआरटी आणि सीपीएम डायग्रामद्वारे केले गेले आहे आणि हे 1950 च्या दशकात डेव्हलप केले गेले आणि गॅन्ट यापेक्षा खूप पूर्वीचे होते 1920 आणि 30चे दशक असू शकते सीपीएम गॅँट चार्टपासून डेव्हलप करण्यात आला होता आणि ड्युपॉन्ट कंपनीने केमिकल प्लांट्सच्या मॅनेजिन्ग मेंटेनन्स प्रोजेक्टच्या वापर केला होता यूएस नेव्ही कडून पोलरिस मिसाइल च्या डेव्हलप करण्यासाठी पीईआरटी चा वापर केला गेला परंतु येथे फक्त हे सांगायचे आहे की सीपीएम ड्युपॉन्टद्वारे मॅनेजिन्ग मेंटेनन्स अॅक्टिव्हिटी वापरली गेली आहे मेंटेनन्स अॅक्टिव्हिटी प्रकार काय आहेत ऍक्टिव्हिटी काय असतील त्यांचा डुरेशन काय आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि म्हणूनच येथे ऍक्टिव्हिटी डुरेशन अधिक प्रिसाईज आहेत तर दुसरे एक पीईआरटी यूएस नेव्हीने पोलारिस मिसाइलच्या डेव्हलोपमेंटसाठी डेव्हलप केले होते आणि हा एक डेव्हलोपमेंट प्रोजेक्ट आहे जो केमिकल प्लांटच्या मेंटेनन्सच्या विपरीत आहे जे एक नियमित काम आहे पीईआरटी डेव्हलोपमेंट प्रोजेक्टसाठी टास्क बाबत बरीच अनिश्चितता आहे उदाहरणार्थटास्क स्टार्ट टाईमटास्क डुरेशन एन्ड टाईम या सर्व रँडम असतात कारण विलंब होऊ शकतो मेंटेनन्स प्रोजेक्टपेक्षा वेगळ्या पद्धतीने ज्ञात नाहीत आणि म्हणून पीईआरटी टास्क डुरेशनसाठी स्टेटटिकल टेक्निक वापरते ही दोन्ही टेक्निक टास्कमधील परस्पर प्रेसिडेंट रिलेशनशिप करणार्या कोणत्याही टास्क नेटवर्कप्रमाणेच टास्कतील पूर्वीचे संबंध समजतात आणि मी नमूद केल्यानुसार सीपीएम ऍक्टिव्हिटी टाईमचा एक डिटरर्मेनस्टीक एस्टीमेट वापरतो आणि पीईआरटी ऍक्टिव्हिटी टाईमचा स्टॅटिस्टिकल एस्टीमेट वापरतो प्रथम डायग्राम पाहू हे सर्वात सोपा पीईआरटी डायग्राम आहे आणि येथे आम्ही डिझाइन टेस्ट प्लॅनसाठी एक डिटरर्मेनस्टीक टाईम वापरली आहे डिझाइन पूर्ण झाल्यानंतरच टेस्ट प्लॅन सुरू होऊ शकते डिझाइनमध्ये 15 आठवडे लागण्याची अपेक्षा आहे टेस्ट प्लॅनला 5 आठवडे लागतील आणि टेस्टिंगसाठी 25 आठवडे लागतील ए आणि बी ही दोन मुख्य मॉड्यूल आहेत डिझाईन टेस्ट प्लॅन केल्या नंतर किंवा मॉड्यूल ए चे कोडिंग केले जाऊ शकते जे 18 आठवडे घेईल किंवा बीचे कोडिंग केले जाऊ शकते ज्यास 23 आठवड्यांचा कालावधी लागतो एक प्यारेललिझम संभव आहे की पुरेशी रिसोर्स असल्यास अस्तित्त्वात असल्यास ही तीन टास्क प्यारेलल पणे करता येतात परंतु नंतर असे होईल की आपल्याकडे फक्त एक डेव्हलप आहेएक कोडर आमच्याकडे उपलब्ध आहे आणि एक टेस्टर आहे अशा परिस्थितीत तिघेही प्यारेलल पणे पुढे जाऊ शकत नाहीत टेस्टिंग टेस्टरद्वारे केली जाऊ शकते आणि कोडर यापैकी एक घेऊ शकतो आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर हे करण्याची आवश्यकता असते आणि नंतर या सर्वांनी ए आणि बीची टेस्टिंग पूर्ण केल्यावरनंतर अक्चुअल टेस्टिंग ऍक्टिव्हिटी केले जाऊ शकतात परंतु नंतर पीईआरटी डायग्रॅममध्ये ही कन्स्ट्रेन्ट दर्शवित नाही की हे सर्व प्यारेलल पार पाडण्यासाठी उपलब्ध रिसोर्स आहेत प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट शेड्यूलिंग मध्ये गॅन्ट चार्ट म्हणून वापरतात जेथे या रिसोर्स टास्क करण्यासाठी काम केले जाते आणि गॅँट चार्ट प्रोजेक्ट मॉनिटरिंग आणि कंट्रोल साठी देखील वापरला जातो तेथे काही बदल आढळल्यास शेड्युल रिफाइन केले जाणे आवश्यक आहे उदाहरणार्थ 15 ऐवजी डिझाइनचे काम 13 ने पूर्ण केले तर प्रोजेक्टच्या इतर पार्टवर काय परिणाम होईल आम्हाला शेड्युल पुन्हा करणे आवश्यक आहे 5 च्या ऐवजी टेस्ट प्लॅनला १० आठवडे लागले तर शेड्यूलिंग वर काय परिणाम होईल तरहे सर्व गॅँट चार्ट वापरण्यापेक्षा चांगले आहे गॅन्ट चार्ट वापरुन रिसोर्स आलोकेशन मॉनिटरींग व कंट्रोल केले आणि नंतर या व्याख्यानमालेत त्याबद्दल चर्चा होईल आम्ही म्हटल्याप्रमाणे या प्रकारचे नेटवर्क पोलरिस मिसाइल 1950 च्या डेव्हलपमेंटसाठी केले गेले आणि येथे प्रत्येक नोड आम्ही टास्कचे नाव लिहितो आपण टास्क नावाऐवजी फक्त एक लेबल वापरू शकता जर बरीच टास्क असतील तर अशाप्रकारे टास्कचे नाव लिहिणे अस्वस्थ होते आम्ही A B C D वापरू शकतो आणि नंतर ती लेबले आहेत आणि नंतर आमच्याकडे टेबल मध्ये स्टोर लेबल्सची टास्क नावे असतील पीईआरटी चार्ट टास्कमध्ये अनिश्चितता असते आणि म्हणूनच प्रत्येक टास्कसाठी मल्टिपल टाईमचा एस्टीमेट वापरला जात होता हे ऍक्टिव्हिटी कॉम्प्लिशन होण्याच्या टाईम मागील टास्क इत्यादी टास्कच्या टाईममध्ये व्हॅरिएशनसला अनुमती देते हे पीईआरटी चार्टमध्ये प्रतिनिधित्व केले जाऊ शकते आणि स्टॅटिस्टिकल इन्फेरेंसिन्ग पीईआरटी चार्टमधून काढले जाऊ शकते ऍक्टिव्हिटी वेळ काही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनसह रँडम मानले जाते जसे आपण नमूद करीत आहात की ही टेक्निक वेळोवेळी वापरली जात आहेबर्याच वर्षांमध्ये आणि हे टेक्निक 1950 पासून सुरू झाले आहेजे सुमारे 70 80 वर्षांपूर्वी आहे आणि मूलतः हे आर्क नेटवर्क वरील ऍक्टिव्हिटी होते परंतु जेव्हा मी नमूद करीत होतो की आता हा बहुतेक ऍक्टिव्हिटी ऑन नोड नेटवर्क म्हणून वापरला जातो पीईआरटी मधील प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी 3 एस्टीमेट दिले जातात एक बहुधा वेळ असावी प्रोजेक्ट मॅनेजरचा असा एस्टीमेट आहे की त्या वेळेस बहुधा वेळ लागतो ऑप्टिमिस्टिक टाईम हा ऍक्टिव्हिटी लागू शकतील तितका कमी वेळ असेल पिस्सीमिस्टिक टाईम हा सर्वात मोठा वेळ असेल ज्यायोगे वर्क पूर्ण झाले नाही डेव्हलपर अस्वस्थ झाला रिसोर्स ब्रोक डाउन की कॉम्पुटर च्या हार्डवेअरमध्ये समस्या होती इ प्रोजेक्ट मॅनेजर ऍक्टिव्हिटीसाठी 3 वेळा प्रदान करतो बहुधा ऑप्टिमिस्टिक आणि पिस्सीमिस्टिक आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी 3 टाईम एस्टीमेट प्रदान केला जातो आणि त्या आधारावर प्रोजेक्टच्या डुरेशनतील प्रोबॅबिलिस्टिक इन्फेरेंन्स केले जाते की ऑप्टिमिस्टिक काय आहे आणि पिस्सीमिस्टिक टाईम कोणता आहे हे पूर्ण करण्यास प्रोजेक्टला किती टाईम लागेल

सीपीएम क्रिटिकल पाथ मेथड जसे आपण उल्लेख करत आहात की ते ड्युपॉन्टवर केमिकल इंडस्ट्री मॅनेजिंग मेंटेनन्स प्रोजेक्ट करण्यासाठी डेव्हलप केले गेले येथे मेंटेनन्स एक कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी आहे येथे बर्याच टास्क आहेतपरंतु टास्क नियमित आहेत आणि म्हणूनच टास्क डुरेशन डिटरमिनिस्टिक केल्या जातात आणि म्हणूनच सीपीएम ला ऍक्टिव्हिटीच्या टाईममध्ये व्हेरिएशन वापरण्याची आवश्यकता नव्हती आणि किंवा टाईम जो एस्टीमेटेड ऍक्टिव्हिटीसाठी टाईम किंवा कॉन्स्टन्ट टाईम आहेत ऍक्टिव्हिटी रेक्त्यांगल किंवा सर्कल म्हणून दर्शविले जातात जर आपण बुक वगैरे पाहिल्यासमी उल्लेख करीत होतो की ही टेक्निक बर्याच वर्षांमध्ये डेव्हलप झाली आहेत आणि म्हणूनच या टेक्निकचा इव्होल्यूशन आहे आणि आम्हाला आढळेल की काही ठिकाणी ते सर्कल वापरतातकाही ठिकाणी रेक्त्यांगल वापरली जातात परंतु आमच्या व्याख्यानात पीईआरटी सीपीएम टेक्निकसाठी रेक्त्यांगलचा वापर केला जाईल आणि सीपीएम ची एक महत्त्वाची गोष्ट जी त्याने क्रिटिकल पाथ कॉम्पूट करण्यास परवानगी दिली आणि म्हणूनच क्रिटिकल पाथ प्रोजेक्ट डुरेशन दर्शवितो आणि क्रिटिकल पाथ कॉम्पूट करण्यासाठी टास्क नेटवर्क डायग्रामचा कसा वापर करावा हे एक पद्धत देते पण आजकाल आपणही पीईआरटी बरोबर हेच करतो आपल्याकडे तेथे क्रिटिकल पाथ असू शकतात आणि आम्ही त्या डायग्रॅमद्वारे कॉम्पूट करू शकतो वर्षानुवर्षे जरी हे प्रोजेक्ट शेड्यूल करण्यासाठी दोन अगदी वेगळे टेक्निक होते परंतु वर्षानुवर्षे दोन्ही टेक्निक एकाच टेक्निक मध्ये मर्ज झाले आहेत ही दोन्ही टेक्निक ग्राफिकल टेक्निक आहेत ती समान आहेत प्रेसिडेन्स रिलेशन्स आहेत ऍक्टिव्हिटीचा क्रम या सर्व गोष्टी येथे दर्शविल्या जातात दोन्ही प्रोजेक्ट डुरेशन एस्टीमेट करण्यासाठी वापरले जातात एक स्टॅटिस्टिकल वापरते तर दुसरे डिटरमिनिस्टिक वापरते आणि आता दोन्हीचा वापर करून आम्ही क्रिटिकल ऍक्टिव्हिटी ओळखण्यास सक्षम आहोत क्रिटिकल ऍक्टिव्हिटी नेटवर्कवरील क्रिटिकल पाथवर असतात आणि या प्रोजेक्ट विलंब केल्याशिवाय विलंब होऊ शकत नाही अशा ऍक्टिव्हिटी आहेत एखाद्या क्रिटिकल ऍक्टिव्हिटी उशीर झाल्यास प्रोजेक्टचा डुरेशन प्रभावित होईल आणि म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर क्रिटिकल ऍक्टिव्हिटी बद्दल अधिक काळजी घ्यावी लागेल आणि केवळ तेच नाही की हे प्रोजेक्ट मॅनेजर नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटीशी संबंधित स्लॅकचे प्रमाण दर्शवते काही ऍक्टिव्हिटी जरी त्या क्रिटिकल ऍक्टिव्हिटी नसतातअगदी संबंधित असतात परंतु त्या प्रोजेक्टच्या शेड्यूलिंग परिणाम न करता थोडीशी उशीर करतात दुसरीकडे अशा काही ऍक्टिव्हिटी असू शकतात ज्यात मोठ्या प्रमाणात स्लॅक किंवा फ्लोट वेळ असतो ज्यामुळे ते पूर्ण होण्याच्या वेळेत लक्षणीय बदलू शकतात प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या वेळेवर खरोखर परिणाम न करता त्यांना विलंब होऊ शकेल आणि असेच होऊ शकेल आणि प्रोजेक्ट मॅनेजरला हा एक महत्वाचा इशारा आहे की तो रिडिस्ट्रिब्युशन रिसोर्स त्यास कमी सामर्थ्य मिळू शकेल आणि एखाद्या क्रिटिकल टास्क मनुष्यबळ उभे करा जेणेकरून क्रिटिकल टास्क पूर्ण होऊ शकतील आणि ज्याला थोडासा उशीर झाला असला तरी स्लॅक धरत आहे कारण येथील मनुष्यबळ मागे घेण्यात आले आहे आणि क्रिटिकल ऍक्टिव्हिटी पुन्हा कार्यरत आहे परंतु एकंदरीत प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे मॅनेज केले जातील ते वेळेवर पूर्ण होतील आणि म्हणूनच प्रत्येक प्रोजेक्ट मॅनेजरसाठी हे महत्वपूर्ण पाथ काय आहेत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे क्रिटिकल पाथवरील उपक्रम काय आहेत जे प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या वेळेवर परिणाम केल्याशिवाय विलंब होऊ शकत नाहीत आणि कोणते क्रिटिकल पाथ नाहीत आणि कोणत्या टास्क मॅक्सिमम स्लॅक आहेत आवश्यक नसल्यास रिसोर्स रिडिस्ट्रिब्युशन करण्यात त्याच्याकडे थोडे कमी पडू शकेल जेणेकरून क्रिटिकल ऍक्टिव्हिटी मिनिमम विलंब न करता पुढे जाऊ शकेल आणि म्हणूनच आपण प्रोजेक्टचे शेड्युल पूर्ण करू शकू आम्ही जवळजवळ या लेक्चरच्या शेवटी आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आम्ही पीईआरटी सीपीएम नेटवर्कचा उपयोग प्रत्येक ऍक्टिव्हिटी स्टार्ट टाइमएन्ड टाइम स्लॅक किंवा उपलब्ध असलेल्या फ्लोट टाइमसाठी कसे मोजू शकतो याबद्दल चर्चा करू आणि क्रिटिकल पाथचे देखील ओळख करू शकू धन्यवाद